आता मी तुमच्याशी प्रशिक्षणाचा परिचय याविषयी ह्या तिसऱ्या भागामध्ये चर्चा करेन हे खूप खूप महत्त्वाचे ठरत आहे की आपण तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षणाची व्याख्या समजून घेतली त्याच बरोबर प्रशिक्षणाची आव्हाने प्रशिक्षण आणि शिक्षण प्रशिक्षण गरजांच्या पद्धती आणि उरलेले काही विषय आपण पाहिलेत परंतु या तिसऱ्या भागामध्ये मला प्रशिक्षण प्रणालीकडे लक्षवेधायला आवडेल प्रशिक्षण प्रणालीमध्ये गरजांचे मूल्यांकन करणे हे खूप खूप महत्त्वाचे ठरत आहे आता हे गरजेचे मूल्यांकन कसे करायचे बरं तुम्ही पाहाल कि हे संस्थेच्या जीवन चक्रवर सुद्धा अवलंबून असते जर संस्था खुपच नवीन असेल म्हणजेच गर्भावस्थेत असेल तर तिथे असणाऱ्या कामगारांची कामगिरी वेगळी असणे अपेक्षित आहे आता संस्थेच्या जीवन चक्रची दुसरी पातळी म्हणजे वाढीची अवस्था जेव्हा संस्था वाढीच्या अवस्थेत असते त्यावेळेस आपल्याला हे पाहायचे असते की त्या ठिकाणी कौशल्य विकासासाठी कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम गरजेचे असतील आता तिसरा मुद्दा तो खूप खूप मजेशीर आहे तो म्हणजे परिपक्वता जर संस्था परिपक्वतेच्या अवस्थेत असेल तर तुम्हाला वाटतं की तिथे कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे मग इथे कोणत्या प्रकारची मनुष्यबळ कौशल्य गरजेची असतील जे संस्थेचे भविष्य घडतील आणि चौथी म्हणजे उतरती पातळी जर संस्था उतरत्या पातळीत असेल तरतिथे कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण गरजेचे असेल आणि त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली जाते उदाहरणार्थ जेव्हा आपण अशा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल बोलत असतो या गरजांच्या मूल्यांकन यामध्ये जर संस्था गर्भावस्थेत असेल तरअशा पातळीमध्ये उद्योजकाच्या संकल्पना किंवा व्यवस्थापनाच्या संकल्पनायांचे योगदान विचारात घेतले जावे मोठ्या उद्योगांमध्ये किंवा मध्यम उद्योगांमध्ये किंवा लघु आणि सूक्ष्म उद्योगांमध्ये जर हे गर्भावस्थेत असतील तर इथे प्रकल्प हाताळण्यासाठी लागणारी कौशल्ये अशा विशिष्ट संस्थांच्या ठिकाणी खुप खुप महत्त्वाची ठरत असतात जेव्हा आपण वाढीच्या अवस्थेत विषय बोलत असतो तेव्हा उद्योगाच्या विस्तार करण्याच्या दृष्टीने गरजा ओळखून प्रशिक्षण दिले जावे कारण जसजसे आपण वाढत असतो तसे आपल्या उत्पादनामध्ये किंवा सेवेमध्ये सुद्धा वाढ होत असते आणि मग या ठिकाणी आपले मनुष्यबळ अशा वाढीच्या गरजा आणि बाजारातील वाढती मागणी परिपूर्ण करण्यासाठी सक्षम असायला हवे आता हे खूप मजेशीर आहे की काही संस्था वाढीच्या मार्गाने वाटचाल तर करीत असतात परंतु बाजारातील वाढती मागणी आणि सेवा देण्यासाठी ते सक्षम होत असतात व त्यांची सेवा खराब होऊ लागते प्रतिक्रिया खराब येतात आणि याचा परिणाम म्हणजे संस्था भविष्यामध्ये तग धरू शकत नाही किंवा भविष्यात अशा संस्थांचा निभाव लागत नाही मग असे का होत असेल कारण त्या संस्था तयार नसायच्या वाडीच्या विशिष्ट पातळीवर संस्थेला तयार करण्यासाठी तिच्या गरबा वस्तीतून वाणीच्या अवस्थेकडे जाण्यासाठी हे खूप महत्त्वाचे ठरत असते की संस्थांनी त्यांच्यात कार्यक्षमता वाढविण्यासाठी सक्षम असायला हवे हे सर्व भागीदारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गरजेचे असेल कारण आता ही एक वाढणारी संस्था असते आणि पुढे जाऊन ती वाडी ची पातळी गाठत असते तर निश्चितपणे त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतील मग अशा गरजांची परिपूर्ती करण्यासाठी मनुष्य बाळांचे प्रशिक्षण करणे आणि यासाठी गरजांचे अवलोकन करणे हे सर्व वाढीच्या पातळीवरती पूर्णतः भिन्न असेल तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संस्थेच्या परिपक्वतेची पातळी आणि अशा पद्धतीने संस्था मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सक्षम होत असते मग इथे मागण्या काय असतील आता इथे काय पर्याय असतील संस्थेला परिपक्व होऊ दिली जाईल का का मग नवीन उत्पादन दीक्षित करण्याची गरज पडेल त्यामुळ जी कोणती अवस्था आहे ती आहे अशीच चालू ठेवणे गरजेचे असेल आता जर आपण असे ठरवले की संस्थेला टिकून राहायचं आहे आणि वाढायचं आहे यामध्ये दूरदृष्टी असणारे व्यवस्थापन सक्षम पणे पाहू शकते की एखादा उद्योग परिपक्वतेकडे वाटचाल करीत आहे आणि मग अशा वाढीच्या पातळीच्या वेळी असे प्रशिक्षण कार्यक्रम दिले जावेत की जे भविष्यातील गरजांची पूर्तता करतील नवीन उत्पादने तयार करतील आणि यामध्ये सेवांचा विकास करतील परंतु दुर्दैवाने असे दिसून येते की खूप वेळा संस्था सक्रिय नसतात ते प्रशिक्षण देत नसतात ते कामगारांचा विकास साधत नसतात मग कशा पद्धतीने ते परिपक्वतेच्या पातळीवर तयारी करीत असतात परंतु त्यांच्या हातामध्ये जास्त वेळ नसतो कारण ते सक्रिय नसतात आता ते फक्त प्रतिक्रियाशील असतात परंतु जेव्हा ते प्रतिक्रियाशील असतात तेव्हा ते भविष्यकाळात टिकू शकत नसतात आणि याचा परिणाम म्हणून असे दिसून येते की संस्थांना उतरती कळा सुरू होते गरजेच्या अवलोकन या मध्ये संस्थेचा दृष्टीकोण खूप खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतो संस्थेच्या महत्वाचे निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना कमीत कमी पुढील पाच वर्षांसाठी तरी स्पष्टता हवी यामध्ये संस्था तिच्या जीवन चक्राच्या कोणत्या पातळी मधून जात आहे आणि यामध्ये अशा विशिष्ट संस्थांसाठी आपण कसे तोंड देणार आहोत मग यामध्ये अशा विशिष्ट संस्थांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी मनुष्यबळ विकास कसा साधला जाणार आहे याचे चित्र स्पष्ट असेल तर यामध्ये हेतू ध्येय पद्धती धोरणे कृती भूमिका आणि हे सर्व आपल्याला स्पष्ट संकेत देतील की प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाच्या कोणत्या प्रकारची गरज असेल आणि मग अशा प्रकारांमध्ये प्रशिक्षणाच्या गरजांचे अवलोकन करून प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करणे गरजेचे ठरेल आता जर आपण प्रशिक्षणाचे हेतू पाहिले तर आपल्याला असते आठवण येते की प्रशिक्षणाचे हेतू जे गरजांच्या आधारावर विकसित केले गेलेले असावेत ते जास्तीत जास्त वास्तववादी असावेत परंतु सामाजिक राजकीय आर्थिक कायदेशीर आणि तांत्रिक पैलू मुळे कशाप्रकारचे हेतू बदलावे लागतात मग संस्था पुनर्रचना करून चालू ठेवण्याच्या स्थितीमध्ये आहे का थांबायचे तर नाही मग पुनर्रचना करून चालू ठेवणे हा त्यांचा हेतू असू शकतो याची दक्षता ठेवली पाहिजे साधे उदाहरण म्हणजे एखाद्या संस्थेच्या प्रशिक्षणाचा हेतू असा असू शकतो की एक विशिष्ट संख्येने मनुष्यबळ विकास करणे आणि त्यांच्या मध्ये एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी काही कौशल्य तयार करणे परंतु दोन वर्षानंतर असे दिसून येते की अशा प्रकल्पाची मागणी नाहीशी होऊन जाते आणि मग अशी विशिष्ट कौशल्य सुद्धा बिनकामाची ठरतात ज्यांच्यासाठी अशी प्रशिक्षण कार्यक्रम दिले गेलेले तर मग आता काय करायचे किंवा असे प्रशिक्षण संस्थेच्या दुसऱ्या हेतू बरोबर संलग्नित करून कामे आणले जाऊ शकते का आणि मग इथे संलग्नित हेतूंची पुनर्रचना करणे हे खूप खूप महत्त्वाचे बनत असते जर संस्था प्रशिक्षण हेतु विकसित करण्यामध्ये पुरेशी हुशार असेल तर अशावेळी हे प्रशिक्षणाची हेतू विकसित केले जाऊ शकतील आणि त्यांची अंमलबजावणी करत असताना त्यांची पुनर्रचना करणे खूप खूप महत्त्वाचे ठरत असते नियोजन करणे हे काही अप्रचलित कार्य नाही पुढील पाच वर्षांचे नियोजन करणेहे काही अप्रचलित कार्य नाही त्याची रचना केली जाऊ शकते आपल्याला अशा पद्धतीने याची रचना करायला पाहिजे की पुढे जाऊन जर का निराशाजनक दृष्टिकोन आढळल्या जसे की सामाजिक राजकीय आर्थिक कायदेशीर आणि तांत्रिक बदल झाले तर आपण ही तुमची पुनर्रचना करण्यामध्ये सक्षम असायला हवे आणि मग आपण सुयोग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी करू शकतो यामध्ये असणारे बंध टिकून राहायला पाहिजेत आणि म्हणून अशा प्रकारांमध्ये प्रशिक्षणाच्या हेतुची रचना करणे यावर लक्ष द्यायला पाहिजे संस्थेचा दृष्टीकोण संस्थेच्या भविष्यातील होणाऱ्या घडामोडी यामध्येसुद्धा लवचिकता असणे गरजेचे असते आणि आता खूप खूप महत्वाचा भाग म्हणजे अंमलबजावणी खरं म्हणजे अशा प्रकारच्या विशिष्ट कोर्समध्ये अशा विशिष्ट कोर्सचा गाभा म्हणजे प्रशिक्षणाचे तंत्रज्ञान आणि संसाधने होय मग यामध्ये कोणत्या प्रकारची प्रशिक्षण तंत्र वापरले जातील आणि कोणती संसाधने उपलब्ध आहेत याविषयी आपण या विशिष्ट कोर्समध्ये पुढे चर्चा करणार आहोत म्हणजेच असे हे तू कसे राबवले जातील आणि अशी प्रशिक्षण कार्यक्रम कसे राबवले जातील जर सुयोग्य अध्यापन पद्धती वापरली गेली तर अध्यापन हे अतिशय सक्षम असेल तर म्हणून अशा प्रकारांमध्ये अध्यापनाची प्रक्रिया आत्मसात करावी लागेल यासाठी आपण ज्या काही प्रशिक्षणाच्या हेतूची रचना केलेली आहे त्यांची अंमलबजावणी कशी करणार आहोत हे समजून घेणे गरजेचे आहे असा हा प्रशिक्षण प्रणालीचा शेवटचा टप्पा संपन्न होतो आम्ही असा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला परंतु तो खरंच कार्यक्षम होता का आणि याच मूल्यांकन हे प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अतिशय महत्त्वाचे ठरत असते तसेच आज काल प्रशिक्षणासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर सुद्धा उपलब्ध आहेत विशिष्ट पद्धती उपलब्ध आहेत अशा प्रशिक्षणासाठी विशिष्ट सराव असतात ठरवतात की प्रशिक्षण सूर्य आहे की नाही त्याचे मूल्यांकन आज काल आपल्याला असे आढळून येते की जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यक्रम हे दुदु कौशल्या कडे भर दिलेले असतात आणि मग अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यांकन करणे हे खूप खूप अवघड ठरत असते जर हे गुनात्मक मूल्यांकनावर आधारलेले असेल तर निश्चितपणे आपण असे मूल्यांकन ते खूप स्पष्टपणे करू शकतो परंतु जमसे मूल्यांकन मृदू कौशल्यावर आधारित असणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे असेल तर किंवा काही विषयावर आधारित असेल तर निश्चितपणे हे आपल्यासाठी एक मोठं आव्हान ठरत असतं ते म्हणजे अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यांकन कशा पद्धतीने करावे आता मला एक उदाहरण द्यायला आवडेल तर शिक्षण प्रणालीचे कामकाज कसे चालते आणि यामध्ये प्रशिक्षणाच्या गरजा कशा ओळखले जातात पहिले म्हणजे चालू कामगिरी काय आहे मग पुढे जाऊन काय कामगिरी करायचे आहे की जी नैसर्गिक प्रक्रियेने पुढे जाऊन व्यक्ती अवलंबणार आहेत यामध्ये भविष्य काय असेल कारण सगळच जर सुयोग्य पद्धतीने चालू असेल तर नैसर्गिक रित्या अशा व्यक्तीला पुढील कामगिरीसाठी प्रशिक्षित करणे अपेक्षित असते ती व्यक्ती पुढील कामगिरी करण्यासाठी पात्र असायला हवी जसे की पदोन्नती आपण पदोन्नती विषयी बोलत असतो ही त्या व्यक्तीची पुढील कामगिरी असते परंतु प्रत्येक वेळी पुढील कामगिरीसाठी पदोन्नती असायलाच पाहिजे असे गरजेचे नाही जर एखाद्या ठिकाणी कामगिरी मधील बदली असेल तर यामध्ये एखाद्या व्यक्तीला इतर कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त केले जाईल आणि मग अशा प्रकारांमध्ये सुद्धा त्याला प्रशिक्षित करणे अपेक्षित असते म्हणून यासाठी पुढील कामगिरी असा शब्द वापरला जात आहे म्हणजेच प्रत्येक वेळी उच्चपद किंवा पदोन्नती असणे गरजेचे नाही आता चालू च्या कामगिरी मध्ये का महत्वाचे आहे त्या व्यक्तीची प्रत्यक्ष कामगिरी आणि आवश्यक असणारी कामगीरी हे माहीत असणे गरजेचे आहे हे खूप वेळा बायोडाटा चे आधारावरून मुलाखतीची आधारावरून चालू कामगिरीसाठी कामगार यांची निवड करण्यात येते परंतु जेव्हा प्रत्यक्ष ती व्यक्ती असं विशिष्ट काम काम करायला सुरु करत असते त्यावेळेस अशा व्यक्तीस अडचणी येत असतात कारण त्यांनी अशा प्रकारची कामगिरी याच्या अगोदर हाताळलेली नसेल चालू ची कामगिरी त्याच्यासाठी जमीन असू शकते किंवा चालू ची कामगिरी अगोदर त्यांनी हाताळलेले असेल परंतु तिथे वेगळी संस्कृती असू शकते चालू कामगिरी त्याने वेगळ्या वातावरणात हाताळलेले असतील चालू कामगिरी त्यांनी वेगवेगळे संसाधने वापरून हाताळलेली असेल आणि म्हणून अशा घटनेमध्ये जेव्हा इथे कामगिरीचा प्रश्न उद्भवतो त्यावेळेस प्रत्यक्ष कामगिरी आणि आवश्यक असणारी कामगिरी यांच्यामध्ये तफावत असू शकते आणि मग जर तफावत असेल फरक असेल तर तुम्हाला तो फरक ओळखायचा आहे काही व्यक्ती स्वतः कामगिरी करण्यामध्ये चांगले असतात तर काही व्यक्ती तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये चांगले असतात काही व्यक्ती तर संयोजनातून कामगिरी करण्यामध्ये चांगले असतात तर काही व्यक्ती वैयक्तिकरीत्या चांगली कामगिरी करू शकतात काही व्यक्ती समूहामध्ये चांगली कामगिरी पार पडतात आणि म्हणून अशा प्रकारांमध्ये कुठे कमतरता आहे हा फरक ओळखणे गरजेचे असते अशाप्रकारे गरज ओळखावी तर मग अशा दर्जा ओळखायच्या कशा कामगिरीच्या अवलोकनावरून तो निरीक्षक आहे खूप सार्या संस्थांमध्ये आज काल हे त्रैमासिक ठीक आहे म्हणजेच वर्षाच्या शेवटी अवलोकन करण्याचा संकल्पना गेले आहे तर म्हणून त्रेमासिक अवलोकन करण्यास प्राधान्य दिले जाते प्रत्येक तीन महिन्यानंतर वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये चर्चा होत असते की चालू कामगिरीही कार्यक्षम पद्धतीने केली गेलेली आहे की नाही ही चालू कामगिरी अपेक्षेप्रमाणे पार पडली आहे की नाही जर अशी कामगिरी अपेक्षेप्रमाणे पार पाडली गेली नाही तर त्याचे कारण काय यामध्ये कोणता फरक राहिला याला काय गरजेचे होते काही वेळेस तिथे संसाधनांची गरज असते काही वेळेस वैयक्तिक कौशल्य सुद्धा गरजेचे असतात अशा गोष्टी ती व्यक्ती करू शकत नसत यामध्ये काहीही गैर नाही कोणीही सर्वगुणसंपन्न नसते परंतु आपण अशा व्यक्तीला परिपूर्ण घडवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे म्हणून अशा घटनेमध्ये ज्या काही गरजा आपण ओळखल्या आहेत यानुसार प्रशिक्षण गरजेचे असेल इथे आपण वैयक्तिक कामगिरी विषय बोलत आहोत काही वेळेस जेव्हा आपण पुढील कामगिरीवर हात असतो तेव्हा एखादी व्यक्ती चालू कामगिरी करण्यामध्ये उत्कृष्ट असते आणि मग त्याला त्या पातळीतील कामगिरी करण्यासाठी गरजेचे असणारे कौशल्य असतात तर एका पातळी कडून ुसर्या पातळीकडे जाण्यासाठी म्हणजेच एखादी एक्स कामगिरी करण्या कडून वाय कामगिरी करण्याकडे ती व्यक्ती सक्षम असू शकते म्हणूनच त्यांची बदली केली जात असते तर काही वेळेस यामध्ये पदोन्नती सुद्धा असू शकते काही वेळेस ही एक बदली असू शकते आणि जर फक्त बदली असेल तर चालू कामगिरीसाठी सक्षमता असते आणि जर चालू कामगिरीसाठी सक्षमता असेल तर त्या व्यक्तीने आवश्यक असणारी सक्षमता विकसित करणे गरजेचे असते त्या व्यक्तीने आवश्यक असणारी सक्षमता विकसित करायला पाहिजे मग अशा आवश्यक असणाऱ्या सक्षमतेसाठी चालू कामगिरी काय करत आहे आणि भविष्यामध्ये काय करायचे आहे त्या व्यक्तीची पुढील कामगिरी काय असेल किंवा आवश्यक असणारे सक्षमता काय असेल आणि या मध्ये काही फरक आहे का तो फरक संभाव्य मूल्यांकनावरून ओळखला जातो आता इथे तुम्हाला दोन मुद्दे आढळतील एक म्हणजे चालू कामगिरी म्हणजेच कामगिरीची मूल्यांकन आणि पुढील कामगिरी जी तुम्हाला पारंगत मूल्यांकनावरून आढळून येईल ती व्यक्ती काय करण्यामध्ये पारंगत आहे जेव्हा आपण पारंगतता या विषयी बोलत असतो हे म्हणजेच त्या व्यक्तीची पारंगतता होय जर व्यक्तीमध्ये एखादी कामगिरी पार पाडण्यासाठी सक्षमता असेल तर तो त्या व्यक्तीची पारंगतता अतिउच्च असेल तर म्हणून अशी विशिष्ट पारंगतता याचे अवलोकन खूप सखोल आणि पद्धतशीर रित्या संस्थेमधून केले जाते जर संस्था कामगारांच्या पारंगतता ओळखण्यास सक्षम असेल तर भविष्यामध्ये अशा पद्धतीची कामगिरी कामगार सहज करू शकतात त्यांची पारंगतता वापरू शकतात आणि ते संस्थेसाठी एक संपत्ती ठरत असतात असे कामगार कंपनीसाठी संपत्ती असतात आणि संस्थांनी अशी संपत्ती गमावू नये आणि म्हणून अशा घटनांमध्ये असं विशिष्ट फरक ओळखणे गरजेचे असते आणि त्याच बरोबर कामगारांमधील पारंगतता ओळखणे गरजेचे असते तर मग अशी पारंगता कशी ओळखली जाईल अशी पारंगतता किंवा सक्षमता त्यांना एखादी कामगिरी देऊन सहज ओळखली जाऊ शकते कागदोपत्री काही नसावे हे सर्व कामाचे ठिकाणी असावे प्रत्यक्ष म्हणजेच अशी व्यक्ती अशी विशिष्ट कामगिरी करण्यासाठी खरच सक्षम आहे की नाही आणि अशा घटनेमध्ये त्याच्या कामगिरीची सक्षमता त्याची कौशल्य त्याची ज्ञानाची पातळी त्याचे विकसित झालेली कौशल्य दिसतील बरोबर जर तो व्यक्ती अशी कामगिरी करण्यासाठी सक्षम असेल तर निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये पारंगत आहे असे म्हणू शकतो आणि हा एक खजाना ठरू शकतो होय अशा कामगारांकडे विशिष्ट प्रकारचे ज्ञान आणि कौशल्य असतात मग हे कामगिरीच्या अवलोकनामधून किंवा पारंगत अवलोकनामधून व्यक्तींच्या प्रशिक्षणाच्या गरजा ओळखले जातात जर अशा प्रकारचे वातावरण येत असेल तर अशी नवीन कौशल्य तंत्रज्ञान आणि पद्धतीतील बदला कडून गरजेची असतील तर म्हणून अशा प्रकारांमध्ये प्रशिक्षकाने एक उत्कृष्ट बदलाचा प्रतिनिधी म्हणून कामगिरी करणे आवश्यक आहे अशा प्रशिक्षकाने कर्मचाऱ्यांना फक्त शिकण्यासाठी प्रेरित न करता जुन्या गोष्टी विसरून नवीन पद्धती नवीन सवयी वापरण्यासाठी प्रेरित करावे कारण भूतकाळातील जुन्या सवयी भविष्यातील कामगिरी करण्यासाठी उत्कृष्ट ठरतीलच असं नाही साधे उदाहरण म्हणजे संगणकापासून स्वतःला दूर ठेवणे अतिशय साधे उदाहरण आहे हे जर एखादी व्यक्ती स्वतःला कंप्यूटर पासून दूर ठेवत असेल तर भविष्यातील कामगिरी पार पाडण्यासाठी अशी व्यक्ती सक्षम नसेल यामध्ये काही अवलोकन याची कामगिरी असेल किंवा काही सल्लागारांची कामगिरी असेल किंवा काही व्यवस्थापकीय कामगिरी असेल या सर्व कार्यासाठी संगणकाचा उत्कृष्ट वापर करणे अशा कर्मचाऱ्यांनी शिकणे गरजेचे आहे आहे आणि त्याने हे समजून घेणे गरजेचे आहे आहे त्याने अशी प्रणाली विकसित करावी की ज्या मध्ये फक्त संगणक चालवणे गरजेचे नसून त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल आणि या माध्यमातून डेटामाहिती ज्ञान व बुद्धिमत्ता वाढवता येईल तर म्हणून अशा घटनांमध्ये बदलते तंत्रज्ञान आणि बदलणाऱ्या पद्धती कर्मचाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे आज काल संशोधनातील निष्कर्ष हे खूप खूप महत्त्वाचे बनत आहेत तर म्हणून जर नवीन कौशल्ये विकसित केली गेली तर अशा नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींची गरज खूप असेल आणि हे सर्व फक्त प्रशिक्षका मार्फत पुरवले जाऊ शकते जे अशा प्रशिक्षण क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत हे बाहेरून दिलेल्या प्रशिक्षणा सारखे नसते कामाचे ठिकाणीचे प्रशिक्षण हे बाहेरून दिलेल्या प्रशिक्षणाच्या तुलनेत अतिशय आधारक्षम असते तसेच काही विशिष्ट आधार जसे की 20 25 हा बाहेरील प्रशिक्षणा मार्फत पुरवला जाऊ शकतो हे प्रशिक्षणाच्या प्रकारावर अवलंबून असते हे कामगिरीच्या प्रकारावर म्हणजेच कामगाराला कोणती कामगिरी करणे गरजेचे आहे यावर सुद्धा अवलंबून असते आता अशा अतिरिक्त गरजा उच्च व्यवस्थापनाकडून ओळखल्या जातील कारण उच्च व्यवस्थापनाला भविष्यातल्या कामगिरीची माहिती असते इतर कुणाला भविष्यातील कामाबद्दल जास्त माहिती नसू शकते अशी भविष्यातील काम म्हणजे यासाठी संस्था भविष्यातील नियोजन करत असते अशी कामे मग कोणत्या प्रकारचे नियोजन संस्था करत आहे हे दिसून आले पाहिजे आणि जर गरजेचे असेल तर त्यांनी त्याची अंमलबजावणी करायला हवी पुढे जाऊन त्यांनी अशा विशिष्ट प्रकारच्या नियोजनाच्या गरजा ओळखायला पाहिजेत उच्च व्यवस्थापनाचा दृष्टिकोन उच्च व्यवस्थापनाचे ध्येय कोणत्या प्रकारचे विविधीकरण उद्योगांमध्ये आणायचे आणि अशा प्रकारचे सर्व मुद्दे उच्च व्यवस्थापनाला माहित असतात जर उद्योगांमध्ये काही विविधीकरण आणायचे असेल तर हे सुद्धा समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे की यासाठी उच्च व्यवस्थापन काय नियोजन करत आहे आहे आणि ते सर्वांसोबत वाटून घ्यावे असा दृष्टिकोन सर्वांना सांगावा ूप सार्या संस्था स्पर्धेमध्ये टिकून शकत नाहीत कारण अशा संस्थांचे उच्च व्यवस्थापन त्यांचा दृष्टिकोन सर्वांना सांगत नाही त्यांना स्वतःला सुद्धा दृष्टिकोनात बद्दल खात्री नसते अचानक एके दिवशी घोषणा होईल असे दिसते परंतु अशा विशिष्ट कामगिरीला तयार होण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेलेला नसतो आणि मग तिकडे गोंधळ निर्माण होईल तर म्हणून अशा प्रकारांमध्ये उच्च व्यवस्थापनाने अतिरिक्त गरजा ओळखाव्यात मग अशा विशिष्ट कामगिरीसाठी काय गरजेचे असेल ओळखले जावे आणि मग अशा विशिष्ट चालू कामगिरीसाठी पुढील कामगिरीसाठी भविष्यातील कामांसाठी अशा कामगिरीच्या मधून किंवा पारंगतता अवलोकना मधून अशा प्रकारच्या गरजा ओळखाव्यात आणि अशा प्रकारे उच्च व्यवस्थापन उद्योगाचा प्रशिक्षण आराखडा तयार करीत असते प्रशिक्षणाचा आराखडा हा कामाच्या ठिकाणचे प्रशिक्षण अंतर्भूत करेल यामध्ये अंतर्गत आणि बहिस्त प्रशिक्षणाचा समावेश असेल हे सर्व सराव संस्थाच्या विकासासाठी केले जातील किंवा या प्रशिक्षणामुळे संस्था विकसित झालेली असेल तर म्हणून अशा प्रकारचे बदलाचे व्यवस्थापन हे खूप खूप महत्त्वाचे ठरत आहे मग यामध्ये एखादा विशिष्ट प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम आपण कसे विकसित करणार आहोत यासाठी अतिरिक्त कोणत्या गरजा आहेत आणि उद्योगाचा प्रशिक्षण आराखडा काय असेल यामध्ये कामाच्या ठिकाणची प्रशिक्षण अंतर्गत आणि बहिस्त प्रशिक्षण यांचा समावेश असेल आणि या सर्वांमधून संस्थांचा विकास साधला जाईल आणि आपल्याला हेच पाहायचे आहे की संस्था कशी विकसित केली जाईल आता तुम्ही पहात असता की संज्ञानात्मक म्हणजे विशिष्ट संस्कृती प्रशिक्षण शक्यतो परीने पुरवले जाते जसे की परंपरा इतिहास संस्कृती आणि एखाद्या विशिष्ट संस्थेचे शिष्टाचार यांचा समावेश होतो मला इथे एक अतिशय जुन्या उद्योगाचे उदाहरण द्यायला आवडेल ते म्हणजे कापड उद्योग तर कापड उद्योगाची संस्कृती ही वाहन उद्योगाक्षा पूर्णतः वेगळी असते मग तिथे असणारी कामाची पद्धत कार्याची रचना इथल्या गरजा तिथे असणारे एकमेका वरचे अवलंबत्व ज्या पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध असते तिथली कार्य रचना असते ही सर्व नैसर्गिकरित्या दोघांमध्ये भिन्न भिन्न असते जर हे भिन्न आहेत तर निश्चितपणे अशा घटनांमध्ये त्यांचा इतिहास सुद्धा वेगळा असेल उदाहरणार्थ जेव्हा आपण मेसेज बिन्नी आणि कंपनी लिमिटेड याविषयी बोलत असतो तेव्हा या बिन्नी आणि कंपनीमध्ये कामाची जी पद्धत होती ती पद्धत हुकुमचंद कापड उद्योग किंवा मफतलाल समूह यांच्यामध्ये असणाऱ्या कामाच्या पद्धती तिथल्या परंपरा या सर्वांमध्ये खूप सारी भिन्नता असते या सर्व कंपनीमध्ये कामाची प्रणाली वेगवेगळे असते आणि अशा पद्धतीने कामाची संस्कृती हि खूप मनुष्यबळावर अवलंबून असायची अशी संस्कृती एकमेकांवर जास्त अवलंबून असायची अशा संस्कृतीमध्ये जुन्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जायचा आणि मग जर अशी प्रणाली असेल तर निश्चितपणे अशा ठिकाणी भिन्नभिन्न कोर्स गरजेचे असतील अशा संस्कृतीमध्ये भिन्न भाषा गरजेचे असते जर असा भाषेचा कोर्स वेगळा असेल तर एकाने तो शिकून समजून घ्यावा लागेल तर जेव्हा आपण जातू कामगारांविषयी बोलत असतो म्हणजेच कायमस्वरूपी च्या कर्मचाऱ्या विषयी बोलत असतो बत्तीवाला कर्मचारी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा कर्मचारी तर म्हणून अशा घटनांमध्ये काही विशिष्ट भाषेतील कोर्स शिकणे गरजेचे आहे आणि एखादी व्यक्ती अशा विशिष्ट कामाच्या वातावरणामध्ये असेल तर तिथे असणारी संस्कृती समजून घेणे गरजेचे आहे तिथे असणारी स्थानिक भाषा समजणे गरजेचे आहे दुसरे खूप महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे भावनिक भावनिकता म्हणजेच अस्वस्थता मग ही अस्वस्थता कशी असते बरं आता अशी अस्वस्थता पुढील कारणामुळे असू शकते जसे की प्रशिक्षणामध्ये सामाजिक कौशल्यावर भर दिलेला असतो परंतु ते नवीन असतात आणि अस्पष्ट असतात आणि तिथे आंतर सांस्कृतिक परिस्थिती उद्भवलेली असते हे खूप महत्त्वाचे आहे की जेव्हा व्यक्ती एखाद्या संस्थेच्या वातावरणात काम करीत असते तेव्हा इतर संस्थांच्या सामाजिक वातावरणापेक्षा दुसऱ्या ठिकाणी बदल जाणवत असतो आणि मग अशी सामाजिक वातावरण जर बदलत गेले तर हे भावनिकते वरती परिणाम करीत असते जर आपल्याला डॅनियल गोल्डमॅन याविषयी बोलायचे झाले तर डॅनियल गोल्डमॅन हे स्वयम् जागृती कशी करावी याविषयी सांगतात स्वयंशिस्त सहानुभूती प्रेरणा आणि सामाजिक कौशल्य असे पाच घटक माणसाच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास घडवीत असतात जर आपल्याला अशी भावनिक बुद्धिमत्ता विकसित करायची असेल तर आणि जर यामध्ये सामाजिक कौशल्य असा घटक असेल तर मग आपल्याला सामाजिक वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे मग असे सामाजिक वातावरण कसे दिले जाऊ शकते अशा समाजाची भावना निर्माण केली जाऊ शकते साधे उदाहरण म्हणजे जेवण जर जेवण त्यांच्या सामाजिक वातावरणातील असेल तर व्यक्तीला हे सगळे आपल्या समाजाचे घटक आहेत असे आत्मसात करण्यास प्रेरित करेल खूप वेळा संस्थांमध्ये तुम्हाला असे आढळून येते की तिथे भिन्नभिन्न पद्धतीच्या जीवनाच्या सोयी केलेल्या असतात आणि मग ज्या व्यक्ती भिन्नभिन्न संस्कृतीमधून आलेले असतात ते त्यांना हव्या त्या विशिष्ट जेवणाला स्वीकारत असतात आणि त्यांना घरातलाच एक घटक आहोत अशी जाणीव निर्माण होते आणि म्हणून संस्थांनी असा भावनिक आधार देणे गरजेचे आहे अजून एक म्हणजे पूर्वग्रह म्हणजेच खूप व्यक्ती है पूर्व संकल्पनेत येत असतात त्यांच्या मनात पूर्वग्रह असतात आणि ते म्हणत असतात की मागच्या संस्थेमध्ये पण हे असेच घडलेले आहे आणि इथे सुद्धा असंच घडणार आहे म्हणून खूप सार्या विसरायच्या गोष्टींची सुद्धा शिकवणूक दिली जावी काही प्रशिक्षण कार्यक्रम नको असणाऱ्या गोष्टी विसरण्यासाठी सुद्धा दिले जावेत हे फक्त प्रशिक्षण कार्यक्रम नसून अशा गोष्टीसाठी प्रशिक्षण दिले जावे मग नको असणाऱ्या गोष्टी विसरणे म्हणजे काय काही खराब सवयी विसरले असक्षमता विसरणे अवेळी येणे विसरणे आणि आपण अशी संस्कृती विसरणे गरजेचे आहे की ज्या मध्ये अशा गोष्टी अंतर्भूत असतात आता खूप सार्या संस्था अशा गोष्टींविषयी चिंता करीत नसतात जसे की विशिष्ट वेशभूषा रंतु खूप सार्या संस्था अशाप्रकारच्या वेशभूषा आणि इतर गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष देत असतात आता हे असे वेशभूषेतील स्वातंत्र्य बरोबर हासुद्धा एक भावनिक त्याचा भाग आहे आणि म्हणून अशा घटनेमध्ये अशा प्रकारचे पूर्वग्रह असतात हे टाळले गेले पाहिजे आणि अशा गोष्टी प्रशिक्षणामध्ये स्पष्ट केले गेले पाहिजेत मग यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण तंत्र वापरले गेले जाईल तरी या ठिकाणी शिकवणे हे प्रशिक्षण तंत्र वापरले जाते जेव्हा शिकवणे यासारखे प्रशिक्षण तंत्र वापरले जाते तेव्हा निश्चितपणे अशा घटनेमध्ये कोणती ही व्यक्ती त्याचे असणारे सगळे पूर्वग्रह नाहीसे करू शकेल अशा व्यक्तींच्या स्वभावातला भेदभाव नाहीसा करण्यात यावा आणि मगच अशी व्यक्ती एखाद्या विशिष्ट संस्थेचा किंवा कुटुंबाचा एक भाग म्हणून तयार होईल भावनिकता यामधील तिसरा पहिला म्हणजे संवेदनशीलता होय व्यक्ती या खूप खूप संवेदनशील असतात काही व्यक्ती बोलण्याच्या प्रकारांमध्ये संवेदनशील असतात ते एकमेकांना आदर करीत असतात जसे की मी अगोदरच्या परिचयाच्या भाग 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे म्हणजेच आदर आणि आदर हायेत असतो संभाषण कौशल्य या कोर्समध्ये आपण संभाषण कसे करता तुम्ही प्रतिसाद कसा देता प्रतिक्रिया कशी देता आणि मग जर तुम्ही सुयोग्य संभाषण करण्यास सक्षम असाल तर म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडून ऐकून घेण्यासाठी सक्षम असता यामध्ये ऐकणे हे सक्रिय असते मग नंतर येते शारीरिक भाषा भाषिक आणि स्वभावातून संकेत देऊन संभाषण साधले जाते यामधूनच तुमची कर्मचाऱ्या बद्दलची आस्था आहे की नाही नाही ते दिसून येते किंवा तुम्ही कर्मचाऱ्यांना दुर्लक्षीत करीत आहात किंवा हा तुम्ही कर्मचाऱ्यांना महत्त्व देत नाहीये आणि अशा सर्व गोष्टी समजतात आणि जर अशा प्रकारचे वर्तन दिसून आले तर तिथे भावनिक गोंधळ निर्माण होईल तर भावनिक आधार असायला हवा मग अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम दिले जातात ज्यामधून शाब्दिक आणि अशाब्दिक संकेता मधून संभाषण समजून कसे घेतले जाईल याचे प्रशिक्षण दिले जावे या भावनिक घटकांमधील तिसरा भाग म्हणजे सहानुभूती डॅनियल गोलमाल पाच पैलू नमूद केले आहेतजे मी आता नमूद केले आणि यामधील एक म्हणजे सहानुभूती आहे तुम्हाला इतरांविषयी किती काळजी आहे तुम्हाला इतरांविषयी आस्था आहे का तुमचे इतरांबरोबर अशा प्रकारचे नातेसंबंध आहेत का म्हणजेच इतरांना तुमच्याबद्दल असे वाटेल की होय या माणसाला माझ्याविषयी काळजी वाटते तो मला समजून घेतो तो माझा ऐकून घेईल तो माझी काळजी घेईल तो मला समजून घेईल अशा कामाच्या ठिकाणी आणि जर कोणी वरिष्ठ असेल ज्याला तुमची काळजी आहे जो तुमच्या विषयी बोलेल अशी विशिष्ट काळजी कामगारांच्या बद्दलची संवेदनशीलता दाखवते यामधून संवेदनशीलता परावर्तित होते यामधून शाब्दिक असेल किंवा अशाब्दिक संख्येत असतील हे सगळे संवेदनशीलतेचे परावर्तन करीत असतात मग यामधून कोणत्या प्रकारची समजूत आहे याचं परावर्तन होतं आणि मग हे असेल तर निश्चितपणे अशा प्रकारच्या संस्थेमध्ये भावनिक घटक हा अस्तित्वात असतो आणि त्याची काळजी घेतली जाईल आपण असं प्रशिक्षण विकसित करू शकतो का होय आपण अशी परिस्थिती तयार करू शकतो आणि त्यांना विचारू शकतो की या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारची सहानुभूती असेल किंवा इथे कोणत्या प्रकारचे परावर्तित असायला पाहिजे आणि आता शेवटचा भाग आणि तो म्हणजे वर्तणुकीचा भाग आणि तो आहे संस्कृती आत्मसात करणारा तर आजकाल हे अतिशय सर्वसाधारण झाले आहे की बाहेर जाऊन प्रशिक्षण घ्यायचे आणि त्याबरोबर फेरफटका करून यायचं तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे नाही सण असू शकतात मया मध्ये सर्वांनी आनंद साजरा करायचा आणि अशा कामाचे ठिकाणी जल्लोष साजरा करणे आणि यामधून कामाची जागा समजून घ्यायची आता खूप साऱ्या संस्था काही मनोरंजक कार्यक्रम संस्थेमध्ये आयोजित करीत असतात आणि हे सर्व कामाचे ठिकाणी चाललेलं असतं अगोदरपासूनच तिथे जिमखाना उपलब्ध असतो मग तिथे खाद्यभ्रमंती सारखी ठिकाणे असतात आणि मग तिथे सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं णि अशा खूप सार्या घटना आयोजित केल्या जातात बरोबर मुख्य करून हे सेवा क्षेत्रामध्ये जास्त प्रचलित आहे आणि नंतर तुम्हाला असे आठवण येते की तिथे खुल्या प्रकारचं आणि लवचिक प्रकारचं वातावरण तयार झालेलं असतं त्यामध्ये जास्तीत जास्त आत्मीयता असते खूप सामाजिक वातावरण तयार होते आणि ते जास्त सक्रिय वातावरण असते बरोबर तर अशाप्रकारे ते विशिष्ट वातावरण तयार करून संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात तर या ठिकाणी भिन्नभिन्न संस्कृतींना एकत्रित करण्याचे काम केले जातात वीणा संस्कृतीमध्ये संवाद साधला जातो व्यक्ती एकमेकांना ओळखू लागतात एकमेकांचे संस्कृती ओळखत असतात तर जे काही आपण शक्य असणाऱ्या प्रशिक्षणा विषयी बोलत आहोतसंज्ञानात्मक भावनिक वर्तणुकीतील पैलू या विषयी बोललो आणि आपल्याला असे आढळून आले की काही प्रशिक्षण हे विशिष्ट संस्कृती साठी असतात काही प्रशिक्षण हे भाषा समजून घेण्यासाठी असतात तर काही प्रशिक्षण पण भेदभाव कमी करण्यासाठी असतात यामधून कामाचे ठिकाण जास्तीत जास्त चांगले करून सामाजिक कौशल्य अशा प्रशिक्षणा मधून भर दिली जातात जर काही अस्पष्ट परिस्थिती असतील आंतर सांस्कृतिक परिस्थिती असतील किंवा काही पूर्वग्रह काढायचे असतील किंवा काही बहिण भाऊ स्पष्ट करायचे असतील आणि त्यामध्ये सुधारणा आणायचे असेल तर शिकवणे या माध्यमातून त्यांना खूप स्पष्टता येत असते याच बरोबर संवेदनशीलता यासाठी सुद्धा प्रशिक्षण आहे संभाषण कौशल्य साठी कोर्स आहेत सक्रिय ऐकणे शाब्दिक किंवा अशाब्दिक संकेत यामधून संभाषण साधने सहानुभूती तून इतरांविषयी काळजी असणे आणि शेवटी संस्कृती आत्मसात करणारे अशा प्रकारे प्रशिक्षण उपयोगी ठरतात जर अशा प्रकारचे शक्य असणारे प्रशिक्षण दिले गेले तर निश्चितपणे संस्था कामाच्या ठिकाणचे वातावरण सुधारेल हे अतिशय लवचिक जास्तीत जास्त अनुकूल आणि अशी जागा काम करायला सगळ्यांना आवडेल तर इथे मी प्रशिक्षणाचा परिचय भाग तीन या सत्राची सांगता करीत आहे